आठवड्याच्या दुसऱ्या लेक्चरमध्ये आपले स्वागत आहे दुसऱ्या आठवड्यातील हे दुसरे लेक्चर आहे जिथे आपण पेडीग्रीबद्दल चर्चा करणार आहोत आपण पेडीग्रीची आधीच ओळख करून घेतली आहे आपण लोकांशी बोलून पेडीग्री कशी तयार कराल आपण वापरत असलेली सर्व चिन्हे समजली आपल्याला पेडीग्रीच्या विश्लेषणाचे सामर्थ्य देखील समजले आहे जे तुम्हाला सांगु शकेल की ते एक डॉमिनंट फेनोटाइप आहे रिसेसिव्ह फेनोटाइप आहे जीन्सद्वारे असलेले जे ऑटोसोममध्ये आहे X क्रोमोझोम Y क्रोमोझोम आणि अशाच जीन्समुळे उद्भवते तर आता आपण काही समस्या बघणार आहोत आपण पेडीग्री समजून घेण्यात किती चांगले आहोत आणि जेनेटिक्सच्या संदर्भात काही भविष्यवाणीबद्दल बोलू शकतो की नाही हे आपल्या समजुतीचे परीक्षण करूया आणि मग आपण एक्सेपशन्स कडे जाऊया असे नाही की सर्व फेनोटाइप जे तुम्ही पहाल ते चार किंवा पाच नियमांपैकी एकामध्ये पडते जे ऑटोसोमल डॉमिनंट रिसेसिव्ह वगैरे आहेत काही एक्सेपशन्स असू शकतात आणि ते पेडीग्रीतील जटिलतेस कसे योगदान देऊ शकतात तर प्रथम पेडीग्रीची काही उदाहरणे पाहू हे एक उदाहरण आहे तर इथे दिलेली पेडीग्री मानवांमध्ये अत्यंत दुर्मिळ बायोकेमिकल डिसऑर्डर चे इनहेरिटन्स शोधते बाधित व्यक्तींना सर्कलने सूचित केले आहे जे आपण पाहिले आहे तर इथे दर्शविलेल्या प्रत्येक व्यक्तीला भरलेल्या व्यक्तीला एक विशिष्ट डिसऑर्डर आहे तर प्रश्न असा आहे की या विकारासाठी एलील डॉमिनंट आहे का रिसेसिव्ह आहे डॉमिनंट कंडिशनमुळे उद्भवलेले फेनोटाइप किंवा ती रिसेसिव्ह कंडिशन आहे हा प्रश्न आपण विचारतो हे खूप सोपे आहे कारण आपण आधीच चर्चा केली आहे की जर एखाद्या फेनोटाइपने पुरुष आणि स्त्री दोघांना बाधित केले आणि पुरुष आणि स्त्री दोघांद्वारे प्रसारित केले आणि जर पालकांपैकी एखाद्यावरही परिणाम झाला असेल तर तो एक ऑटोसोमल डॉमिनंट डिसऑर्डर असण्याची शक्यता आहे तर एलील शक्यतो डॉमिनंट असावा कारण जर तुम्ही इथे उदाहरणार्थ इथे पाहिले तर तुम्हाला बाधित पालकांपैकी एक सापडेल आणि त्याचप्रमाणे तुम्ही कुठेही जाल आणि हे स्पष्टपणे एक ऑटोसोमल डॉमिनंट डिसऑर्डर आहे आता इथे प्रश्न असा आहे की व्यक्ती 1 2 आणि 3 या तीन व्यक्तींसाठी जीनोटाइप काय आहे आपण या पेडीग्रीचा आणि त्या व्यक्तीचा जीनोटाइप काय असेल यावर येण्यासाठी दर्शवलेला फेनोटाइप वापरू शकतो उत्तर आहे होय आपण करू शकतो तर तुम्ही हे कसे करता तुम्ही जीनोटाइप प्लॉट करता तर क्रमांका 1 पासून प्रारंभ करूया या व्यक्तीमध्ये डिफेक्टीव्ह एलील असु शकतो जो त्याला फेनोटाइप देईल आता तिथे फेनोटाइप दाखवण्यासाठी खराब एलीलची एक प्रत देखील पुरेशी आहे पण ती समान सिम्पटम्स दर्शवेल जर ती डॉमिनंट एलीलसाठी होमोझायगोस असेल तर ती डॉमिनंट एलीलसाठी होमोझायगोस आहे की डॉमिनंट एलीलसाठी हेटेरोझायगस आहे हे आपल्याला कसे कळेल याचे उत्तर तुम्ही पुढील पिढीकडे पाहू शकता पुढच्या पिढीमध्ये चार मुलांपैकी एक नॉर्मल आहे आणि ही व्यक्ती जर तिला तिच्या आईकडून नॉर्मल एलील मिळाले असेल तरच ती नॉर्मल होऊ शकते कारण वडील एका एलीलचे योगदान देतील आईला दुस या एलीलचे योगदान द्यावे लागेल कारण ते ऑटोसोमल आहे आणि स्पष्टपणे ही एलील आईकडून आली असावी म्हणून ती डॉमिनंट एलीलसाठी हेटेरोझायगस असावी हे आपल्याला या व्यक्तीकडे येण्यास मदत करते आणि डॉमिनंट एलीलसाठी हेटेरोझायगस असणे आवश्यक आहे चला पुढच्या पिढीकडे पाहू इथे ही व्यक्ती डिसऑर्डर दर्शवित आहे परंतु आपल्याला जे माहित नाही ते म्हणजे जीनोटाइप तो डॉमिनंट एलीलसाठी होमोझायगोस असू शकतो किंवा डॉमिनंट एलीलसाठी हेटेरोझायगस असू शकतो आता डॉमिनंट एलीलसाठी तो होमोझायगोस आहे की हेटेरोझायगस आहे हे आपल्याला कसे कळेल ज्या प्रकारे आपण इथे केले आहे आपण या पिढीकडे पाहू शकतो आणि आपल्याला आढळले की या दोन व्यक्ती असिम्प्टोमॅटिक आहेत डिसऑर्डर दर्शवत नाहीत याचा अर्थ असा की त्यांना प्रत्येक पालकांकडून एक नॉर्मल एलीलचा इनहेरिटन्स मिळाला पाहिजे तिने स्पष्टपणे एका एलीलचे योगदान दिले आणि त्याने दुस या एलीलेचे योगदान दिले असावे म्हणून तो देखील हेटेरोझायगस असावा हे आपल्याला या दोन व्यक्तींकडे घेऊन येते आणि हे दोन व्यक्ती खरोखरच सांगू शकणार नाहीत की ते डॉमिनंट एलीलसाठी होमोझायगोस आहेत की डॉमिनंट एलीलसाठी हेटेरोझायगस आहेत कारण दोन्ही शक्य आहेत हे कॅपिटल B इथून किंवा इथून किंवा दोन्ही पालकांकडून येऊ शकते म्हणून प्रत्येक व्यक्तीसाठी 50 संभाव्यता आहे की ते डॉमिनंट एलीलसाठी होमोझायगोस आहेत किंवा डॉमिनंट एलीलसाठी हेटेरोझायगस आहेत तर त्यासह आपण नंबर 1 नंबर 2 आणि नंबर 3 चा जीनोटाइप कोणत्याही गोंधळाशिवाय इथे दाखवल्याप्रमाणे जीनोटाइप काय असेल ते सांगू शकू अशा प्रकारे आपण एखाद्या निष्कर्षापर्यंत पोहोचण्यास सक्षम व्हाल की इनहेरिटन्सची पद्धत काय असेल एखादी व्यक्ती म्युटंट एलीलसाठी कॅरियर किंवा होमोजिगस असण्याची शक्यता आहे का जर आपण पहात असलेले फिनोटाइप एक डॉमिनंट कॅरेक्टर असेल तर चला आता दुसर्या समस्येकडे पाहू तर यावेळी असे समजा की तुम्ही अभ्यासक्रम पूर्ण केला आहे आणि तुम्ही जेनेटिक कौन्सलर बनले आहात आणि एक कुटुंब तुमच्या भावी मुलांना विशिष्ट जेनेटिक रोग होण्याच्या जोखमीसंदर्भात तुमच्याकडे सल्ला घेण्यासाठी येत आहे तर कंडिशन खाली दिली आहे तुम्ही ती स्क्रीनवर वाचू शकता की एक जोडपे पती आणि पत्नी कुटुंब सुरू करण्याची योजना आखत आहेत तुमच्याकडे माहितीसाठी या व्यक्ती राकेशचे यापूर्वी एकदा लग्न झाले होते आणि त्याला आणि त्याच्या पहिल्या पत्नीला एक मूल होते ज्याला सिस्टिक फायब्रोसिस आहे हा एक आजार आहे जो खरोखर खरोखर गंभीर आहे आणि व्यक्ती जास्त काळ टिकत नाही सध्याच्या पत्नीचा भाऊ त्याची दुसरी पत्नी पूजा त्याला सिस्टिक फायब्रोसिस होते आणि तो मरण पावला आणि ही कंडिशन सिस्टिक फायब्रोसिस एक प्राणघातक रिसेसिव्ह जेनेटिक डिसऑर्डर आहे आणि अर्थातच त्यांना मुले होऊ शकत नाहीत कारण ते जास्त काळ टिकत नाहीत म्हणून जसे आणि जेव्हा तुम्हाला रिसेसिव्ह एलीलसाठी होमोझायगोस कंडिशन असते तेव्हा ती साधारणपणे पुढच्या पिढीकडे जात नाही तर त्यांना असा सल्ला विचारायचा होता की राकेश आणि त्याची दुसरी पत्नी पूजा यांना सिस्टिक फायब्रोसिस असलेले बाळ होण्याची शक्यता काय आहे कारण तेथे एक कौटुंबिक इतिहास आहे तर तुमच्याकडे एवढीच माहिती आहे की राकेश आणि पूजा या दोघांना हा आजार नाही ते असिम्प्टोमॅटिक आहेत ते कॅरियर असू शकतात परंतु तेच धोका काय आहे जर ते कॅरियर असतील तर त्यांना पुढील पिढीत मुले होण्याची शक्यता आहे ज्याचा परिणाम होऊ शकतो तर आपण ही माहिती खरोखर कशी वापरतो त्यांनी पेडीग्री तयार करण्यासाठी जे काही सांगितले ते आणि जीनोटाइपचा अंदाज लावा आणि त्यांच्या मुलांना सिस्टिक फायब्रोसिस असेल की नाही याचा पुन्हा अंदाज लावा चला सराव करू ठीक आहे तर पेडीग्री काढूया हे कोण आहे आपण राकेश या व्यक्ती बद्दल बोलणार आहोत हा राकेश आहे बरोबर तर तो असिम्प्टोमॅटिक आहे तो नॉर्मल आहे आणि त्याची पहिली पत्नी ती नॉर्मल होती आणि त्यांच्या मुलाला सिस्टिक फायब्रोसिस होता आता त्याने पुन्हा लग्न केले आहे आणि ही पूजा आहे आता ते मुलांसाठी योजना आखत आहेत आणि आपल्याला माहित नाही की अखेरीस त्यांना मूल आहे की नाही त्याला किंवा तिला सिस्टिक फायब्रोसिस असेल तर तुमच्याकडे असलेली इतर माहिती काय आहे तर आपल्याला माहित आहे की पूजाच्या भावाचे सिस्टिक फायब्रोसिसमुळे निधन झाले तर ही आपल्याकडे असलेली माहिती आहे पण इतर कोणावरही परिणाम होत नाही अर्थात तिचे पालक तुम्ही मुलाखत घेतली आहे आणि ते नॉर्मल आहेत चला असे गृहीत धरू आता आपण जीनोटाइप कसे काढाल चला इथे पाहू तर इथे या व्यक्तीवर परिणाम झाला आहे आणि आपण असे म्हणूया की सिस्टिक फायब्रोसिस एक रिसेसिव्ह कंडिशनमुळे उद्भवले आहे ही माहिती आधीच दिली आहे आपण असे म्हणूया की a मुळे सिस्टिक फायब्रोसिस होते जर तुम्ही ऑटोसोमल डॉमिनंट असाल तर तुम्हाला सिस्टिक फायब्रोसिस होईल जर ते कॅपिटल असेल किंवा तुम्ही हेटेरोझायगस असाल तर तुमचा प्रकार हा वाइल्ड प्रकार आहे चला ही माहिती घेऊ आता आपण जीनोटाइप टाकू शकतो का होय आपण करू शकतो आणि हा माणूस राकेश नॉर्मल आहे म्हणून आपण म्युटंट एलीलसाठी तो हेटेरोझायगस असावा अशी अपेक्षा कराल कारण तो नॉर्मल आहे परंतु त्याच्या मुलाला हा आजार होता तर त्याने एलील्सपैकी एक खराब एलीलचे योगदान दिले असावे त्याचप्रमाणे पहिल्या पत्नीनेहि आता त्याची दुसरी पत्नी पूजाचे काय तर तिच्या भावाला सिस्टिक फायब्रोसिस असल्याची संभाव्यता पाहू या याचा अर्थ त्याचा जीनोटाइप म्यूटंट एलीलसाठी होमोझायगोस असावा जो लहान a आहे जर त्याचा जीनोटाइप हा असेल तर तिचे पालक जे नॉर्मल आहेत ते हेटेरोझायगस असावेत अन्यथा तुम्हाला हा विकार झाला नसता प्रश्न असा आहे की तिचा जीनोटाइप काय असेल ती नॉर्मल आहे तिचा प्रकार वाइल्ड प्रकार आहे म्हणून ती जीनोटाइप असू शकत नाही जी म्युटंट एलीलसाठी होमोझायगोस आहे वाइल्ड प्रकारासाठी तिला एकतर हेटेरोझायगस किंवा होमोझायगोस असावे लागते तर तुम्हाला कसे माहित आहे की कोणते शक्य आहे या दोन पैकी कोणते शक्य आहे कारण आता आपल्याला या विशिष्ट मुलाच्या सिस्टिक फायब्रोसिसच्या संभाव्यतेबद्दल बोलायचे आहे तर तुम्ही नॉर्मलपणे जे करता ते म्हणजे जेनेटिक्समध्ये तुम्ही पनेट स्क्वेअर लावले कारण हे पालक आहेत तर तुम्ही म्हणाल दोन प्रकारचे गेमेट्स दोन प्रकारचे गेमेट्स आणि मग आपल्याकडे या शक्यता आहेत आपण काय म्हणत आहोत हे शक्य नाही कारण ती नॉर्मल आहे तर ती हेटेरोझायगस असण्याची शक्यता तीन अटींपैकी एकावर अवलंबून असते म्हणजेच या संयोगात तिला हेटेरोझायगस कंडिशन असण्याची शक्यता आहे ज्याचे परिणाम ज्याला सिस्टिक फायब्रोसिस म्हणतात मध्ये होते जर असे असेल आणि आपल्याला फेनोटाइप माहित असेल तर आपण एखाद्या कंडिशन बद्दल बोलत आहोत आणि नक्कीच त्याला कॅरियर आहे तो एक कॅरियर आहे कारण त्याच्या पहिल्या मुलाला सिस्टिक फायब्रोसिस होते कारण होमोझायगॉसिटीमुळे आणि सहाजिकच संभाव्यता अशी आहे की आपण सहजपणे या प्रकारे गणना करू शकता जे एकास सहाच्या बरोबरीचे आहे या विशिष्ट मुलाला सिस्टिक फायब्रोसिस होण्याची किंवा विकसित होण्याची हि शक्यता आहे ही एक प्रकारची गणना आहे जी तुम्ही सांगू शकता आणि भाकीत करू शकता आणि नंतर सांगू शकाल की नवीन पिढीमध्ये कुणाला हा आजार होईल की नाही तर अशाप्रकारे पेडीग्री आपल्याला काही निष्कर्षांवर पोहोचण्यास मदत करेल चला कॉम्प्लिकेशन कडे पाहूया पेडीग्रीचे विश्लेषण नेहमीच सोपे नसते बर्याच कंडिशन्स आहेत ज्या खरोखर फेनोटाइपच्या बाबतीत ठराविक मेंडेलियन सेग्रीगेशनचे अनुसरण करत नाहीत तिथे काही समस्या असू शकतात एक समस्या जी तुम्हाला बऱ्याचदा डॉमिनंट डिसऑर्डरच्या बाबतीत भेडसावते ती म्हणजे पेनिट्रन्स म्हणजे इथे दाखवल्याप्रमाणे तुमच्याकडे इनकंप्लिट पेनिट्रन्स असे म्हणतात तुम्ही याला इनकंप्लिट पेनिट्रन्स किंवा नॉन पेनिट्रन्स म्हणता म्हणजे तुमच्याकडे जीनोटाइप असू शकतो पण तुम्ही फिनोटाइप दाखवू शकत नाही कधीकधी आपल्याकडे डिफेक्टीव्ह एलील असू शकतात परंतु आपण सिम्पटम्स दर्शवत नाही आपण नॉर्मल आहात हे एक कॉम्प्लेक्स जेनेटिक इन्टरॅक्शन मुळे घडते आपण त्याच्यात जायला नको तर या कुटुंबाकडे पाहूया हे कुटुंब काय आहे या कुटुंबात तुम्हाला ऑटोसोमल गुण किंवा ऑटोसोमल डॉमिनंट गुण किंवा रिसेस्सीव्ह गुण काय दिसते आपण सहजपणे पाहू शकतो की आपण बाधित केलेली जवळजवळ प्रत्येक पिढी आणि बाधित एकतर पुरुष किंवा स्त्री दोघेही पुरुष आणि स्त्री द्वारे संक्रमित होते म्हणजे ते ऑटोसोमल डॉमिनंट आहे पण इथे काय मनोरंजक आहे की तुमच्याकडे जसे व्यक्ती आहेत जसे की इथे जे बाधित आहेत परंतु तुम्ही त्यांचे पालक बाधित झालेले दिसत नाही पण इथे पुन्हा तुमच्यावर परिणाम झाला आहे पण या पिढीत तुम्हाला कोणी बाधित झालेले दिसत नाही त्याचप्रमाणे तुम्ही बाधित झालेले दिसता पण या पिढीवर त्याचा परिणाम होत नाही तुम्ही बाधित झालेले पाहा ही पिढी बाधित नाही तर याला आपण पेनिट्रन्स म्हणतो तो पूर्णपणे पेनिट्रन्ट नाही फक्त जीनोटाइप असणे हे सुनिश्चित करत नाही की आपल्याकडे फेनोटाइप असेल तर यालाच पेनिट्रन्स म्हणतात आता तुम्ही खरोखरच पेनिट्रन्सची गणना कशी करता कारण तुमच्यासाठी पेनिट्रन्सची गणना करणे खूप महत्वाचे आहे माझ्याकडे या विशिष्ट फेनोटाइपसाठी जीनोटाइप असल्यास मी फेनोटाइप देखील विकसित करेन याची संभाव्यता काय आहे तर हा एक महत्वाचा प्रश्न आहे जो तुम्हाला सांगायचा आहे आपण एका विशिष्ट फेनोटाइपसाठी गणना करू शकता चला इथे गणना करू आपण पेनिट्रन्सची गणना कशी करता तुम्ही ते करू शकता तर हा एक डॉमिनंट डिसऑर्डर आहे आणि तो ऑटोसोमल डॉमिनंट आहे असे गृहीत धरून मी सहजपणे असे म्हणेन की या रोगासाठी कॅपिटल A कारणीभूत आहे म्हणून ही व्यक्ती आहे आणि इथे इथे इथे इथे इथे चला आपण आता सेग्रीगेशन पाहूया त्यांना पिढीतून a जो म्युटंट एलील प्राप्त झाला असावा आणि हे लग्न झाले आहे याचा अर्थ ती या कुटुंबाशी संबंधित नाही DNA अनुसार तिने या व्यक्तीशी लग्न केले आहे तर ती एकदम ठीक असेल असे गृहीत धरून आपण तिच्या जीनोटाइपमध्ये नॉर्मल एलील वाइल्ड प्रकार होमोझायगोस असावे अशी अपेक्षा कराल हा a या व्यक्तीकडून आला पाहिजे परंतु तो कॅरियर आहे आपण असे दर्शवू शकतो आणि तो असिम्प्टोमॅटिक आहे हा a इथून आला होता आणि म्हणून ती वाइल्ड प्रकारासाठी होमोझायगोस असावी आणि तो नॉर्मल आहे म्हणून वाइल्ड प्रकारासाठी होमोझायगोस आहे आणि तिला डॉमिनंट एलील आहे आणि ते पालकांपैकी एकाकडून आले असावे तो विवाहित आहे म्हणून त्याचा जीनोटाइप हा असू शकतो आणि ती हेटेरोझायगस असू शकते आपल्याला माहित नाही आपण सांगू शकत नाही तो पेनिट्रन्स असू शकतो त्याचप्रमाणे इथे जर तुम्हाला दिसले तर हि व्यक्ती हेटेरोझायगस असावी तिचे लग्न झाले आहे असे गृहीत धरून ती वाइल्ड प्रकारची आहे त्याचप्रमाणे त्याला फेनोटाइप आहे म्हणून आपण असे गृहीत धराल की त्याच्या वडिलांनी या खराब एलीलचे योगदान दिले तो हेटेरोझायगस आहे अशाप्रकारे तुम्ही हे प्लॉट करता आता म्युटंट एलीलसाठी हेटेरोझायगस व्यक्तींची किमान संख्या पाहू आपण याची गणना करू शकतो 12345678910 किमान दहा आहे त्यापैकी किती आहेत फेनोटाइप दाखवतात 12 3456 तर पेनिट्रन्स 60 आहे तर अशा प्रकारे आपण गणनेवर पोहोचता म्हणून जर तुम्हाला अनेक कुटुंबांमध्ये समान रोगासाठी अगदी समान संख्या मिळू शकली असेल तर तुम्ही आत्मविश्वासाने पेनिट्रन्सचे स्तर सांगू शकता तर हे आपल्याला एखाद्या मुलाला हा रोग होण्याची शक्यता काय असेल वगैरे अंदाज लावण्यास देखील मदत करते तर आपण अशा प्रकारे गणना करतो मेंडेलियन मधील ही एक कॉम्प्लिकेशन आहे तुम्हाला असे लोक सापडतील जे लक्षण दर्शवत नाहीत परंतु तरी देखील त्यांच्याकडे जीनोटाइप आहे तुमच्या पेडीग्रीच्या विश्लेषणावर परिणाम करणारा दुसरा घटक म्हणजे व्हेरिएबल एक्स्प्रेशन म्हणजे तुमच्याकडे रोगाचा एलील आहे परंतु तुम्ही फिनोटाइप व्यक्त कराल की नाही हे इतर विविध घटकांवर अवलंबून आहे आणि इथे ते पेनिट्रन्स सारखे नाही पेनिट्रन्स काळे किंवा पांढरे आहे आपल्याला आजार आहे किंवा आपल्याला आजार नाही परंतु बऱ्याचदा आपल्याकडे एक कंडिशन असते जी या दोघांच्या मध्ये असते म्हणजे तुम्हाला आजार किंवा सिम्पटम्स आहेत पण ते इतके गंभीर नसतील काही व्यक्तींमध्ये ते सौम्य असू शकते काहींमध्ये ते खूप गंभीर असू शकते ते मध्यम असू शकते आणि ते पेडीग्रीमध्ये देखील दर्शविले जाऊ शकते जसे इथे दर्शविले आहे उदाहरणार्थ आपण विविध प्रकारचीचा भरणा वापरू शकतो उदाहरणार्थ ही एक गंभीरपणे बाधित व्यक्ती आहे इतकी गंभीर नाही थोडीशी सौम्य आहे आणि हे अतिशय सौम्य फेनोटाइप आहेत म्हणून आपण व्यक्तीसाठी चिन्हांमध्ये विविध भरणा वापरू शकतो फेनोटाइपचे स्पेक्ट्रम किंवा सिम्पटम्स किंवा तीव्रता दर्शविण्यासाठी स्क्वेर किंवा सर्कल वापरू शकतो हे आपल्याला हे समजण्यास देखील मदत करेल की हा रोग त्याच्या तीव्रतेच्या बाबतीत कुटुंबात कसा चालतो तर ही आणखी एक माहिती आहे जी सहजपणे आणली जाऊ शकते जी रोगास कारणीभूत असलेल्या इतर घटकांना देखील समजून घेण्यास मदत करू शकते तर हे आणखी एक व्हेरिएबल आहे तुमच्या इतर काही कंडिशन्स आहेत उदाहरणार्थ तुम्हाला एखादा रोग होऊ शकतो जो एखाद्या विशिष्ट जेनेटिक डिफेक्टमुळे एखाद्या जीनमधील विशिष्ट जेनेटिक म्युटेशनमुळे होतो परंतु अचानक एखाद्या व्यक्तीकडून फेनोटाइप अदृश्य होऊ शकतो त्याच्याकडे म्युटेशन असू शकते परंतु फेनोटाइप दर्शवू शकत नाही याला कॉम्प्लिमेंटेशन असे म्हणतात बऱ्याचदा तुम्ही कंडिशन ऐकले असेल ज्यात तुम्हाला जेनेटिक दोषामुळे श्रवणशक्ती कमी होते चला इथे पाहूया आपण दोन वेगवेगळ्या जीन्समधील जेनेटिक दोषांबद्दल बोलत आहोत आणि इथे या कुटुंबात उदाहरणार्थ हे दोषामुळे उद्भवत आहे उदाहरणार्थ हे लहान a आणि तुमच्याकडे हेटेरोझायगस पालक आहेत आणि तुमच्यात डिफेक्ट आहेत आणि तुम्ही या विशिष्ट या व्यक्तीकडे पाहता ज्याला होमोझायगोस कंडिशनमध्ये डिफेक्टीव्ह एलील आहे म्हणून तुम्ही सिम्पटम्स दाखवत आहात आणि तो एका व्यक्तीशी विवाहित आहे जिचे पुन्हा एकसारखीच कंडिशन आहे परंतु तिच्यात पूर्णपणे भिन्न जीन्सचा डिफेक्ट आहे आणि ती कंडिशन देखील रिसेसिव्ह आहे आणि म्हणूनच तुमच्याकडे होमोझायगोस कंडिशनमध्ये दोन्ही प्रती आहेत आणि ती सिम्पटम्स दाखवत आहे ते असे घडते की जेव्हा अशा दोन व्यक्तींमध्ये लग्न घडते जे दोन समान जीन्समुळे उद्भवतात तेव्हा पुढच्या पिढीला असे वाटते की त्यांची मुले नॉर्मल आहेत हे घडते कारण जीन दोषांपैकी एक डिफेक्ट इतर जीन्सच्या दोषांचा प्रभाव लपवू शकतो याला कॉम्प्लिमेंटेशन असे म्हणतात याचा अर्थ इथून जे काही डिफेक्ट निर्माण होतात ते इतर जीन्सच्या दोषामुळे सुटतात ते स्वतःच डिसऑर्डर करतात परंतु जेव्हा ते यासारख्या संयोजनात येतात तेव्हा ते सुटतात काही विशिष्ट प्रकरणांमध्ये हे अज्ञात आहे आणि हे पेडीग्रीकडे पाहून केवळ पेडीग्रीकडे पाहून तुम्ही सांगू शकाल आणि त्यांच्याकडे जीनोटाइप आहे याचा अंदाज तुम्ही लावू शकणार नाही तुम्ही असे समजू शकता की ते हेटेरोझायगस आहेत म्हणून ते दर्शवत नाहीत परंतु कॉम्प्लिकेशन्स आहेत आपण खरोखरच अशा प्रकरणांकडेही लक्ष दिले पाहिजे हे एक्सेपशन्स आहेत पण फार नॉर्मल नाहीत ही एक दुर्मिळ कंडिशन आहे नक्कीच अशा कंडिशन्स आहेत मेंडेलियन पेडीग्रीच्या नमुन्यातील इतर कॉम्प्लिकेशन म्हणजे इम्प्रिंटिंग इम्प्रिंटिंग डिसऑर्डर म्हणजे जीन्समधील दोषामुळे जे पालकांकडून आपल्याला प्राप्त झालेल्या दोन एलील्सपैकी एकामधून व्यक्त केले जाते हे ऑटोसोमल आहेत म्हणूनच जेव्हा आपण वडिलांकडून प्राप्त झालेल्या प्रतींपैकी एक जीन प्रती पाहतो दुसरी आईकडून आली आणि आपल्याला माहित आहे केवळ विशिष्ट जीन्ससाठी आई किंवा वडिलांकडून मिळालेली एलील व्यक्त होईल तर हे असे काहीतरी आहे जे इथे दर्शविले आहे म्हणून जसे आपण इथे पाहू शकतो की आपल्याकडे एक जीन आहे जे मॅटर्नल आणि पॅटर्नल क्रोमोझोम दोन्हीमध्ये आहे आणि जे इथे दर्शविले गेले आहे ते म्हणजे जर आपण या लॉलीपॉपमध्ये पाहिले तर हे जीन आहे असे गृहीत धरून हे जीन तेव्हाच व्यक्त केले जाते हे पॅटर्नल प्रतीवर स्थित आहे तर फक्त तो विशिष्ट जीन व्यक्त होतो मॅटर्नल क्रोमोझोमवर असलेले एक सायलेन्सड केले जाते इतर काही जीन्समध्ये ते उलट आहे जे त्याच्या विरुद्ध आहे तर या प्रकरणात काय होईल म्हणजे अशा जीन्ससाठी उदाहरणार्थ एक जीन जे साधारणपणे पॅटर्नल एलीलवर व्यक्त केले जाते जर त्याच जीन्सचे म्युटेशन क्रोमोझोमवर उपस्थित असेल जे या विशिष्ट जीन्ससाठी सायलेन्स होते आता हे जर एखाद्या व्यक्तीकडे अशा प्रकारचा जीनोटाइप असेल जिथे मॅटर्नल प्रतीवर म्युटेशन उपस्थित असेल तर तो अजूनही नॉर्मल असेल कारण तरीही ही प्रत सायलेन्स करणे अपेक्षित आहे दुसरीकडे जर म्युटंट एलील हे पॅटर्नल एलील असेल तर आता जरी दुसरी प्रत वाइल्ड प्रकारची असली तरी हे डिफेक्ट वाचवू शकत नाही कारण हे सायलेन्स केले जाते म्हणून या व्यक्तीस हा आजार असू शकतो तर तुम्ही इथे जे पाहता ते एक पेडीग्री आहे जे रंग ज्यामध्ये सर्कल किंवा स्क्वेर मधील बिंदू जे कॅरियर दाखवतात आता आपण इथे जे दाखवण्याचा प्रयत्न करीत आहोत ते म्हणजेच डिफेक्टीव्ह एलीले जेव्हा आई किंवा वडिलांकडून जाते तो दिलेला डिसऑर्डर आहे की नाही याच्यावर परिणाम होतो तर आपण इथे पाहू शकतो उदाहरणार्थ ही व्यक्ती कॅरियर आहे आणि तो फेनोटाइप देखील दर्शवितो म्हणून त्याच्याकडे डिफेक्टीव्ह जीन आहे परंतु हे त्याला त्याच्या वडिलांकडून वारशाने मिळाले आहे म्हणून आपण ते लाल रंगने दाखऊ जसे आपण इथे पाहू शकतो हे पॅटर्नल एलील लाल रंगाचे आहे म्हणून त्याला ते वडिलांकडून मिळाले म्हणून ते लाल आहे आणि ते व्यक्त केले पाहिजे कारण तुम्हाला माहित आहे की तुमच्यात डिफेक्ट आहे ज्यामुळे तुम्हाला प्राडर विली सिंड्रोम दिसून येतो त्याचप्रमाणे त्याच्या मुलीला आणि मुलाला देखील तथापि त्याचे वडील नॉर्मल आहेत जरी ते डिफेक्टीव्ह एलील घेऊन जात आहे कारण हा विशिष्ट डिफेक्टीव्ह एलील त्याच्या आईकडून आला आहे म्हणून हे मॅटर्नल आहे आणि मॅटर्नल प्रत तशीही सायलेन्स केली पाहिजे त्याला नॉर्मल एलील दान करणारे वडील मिळाले असल्याने तो ठीक आहे त्याचप्रमाणे तुम्ही इथे पाहू शकता आईकडून हे पुन्हा ते सायलेन्स केले आहे म्हणून तिच्या मुलीवर त्याचा परिणाम होत नाही आणि पुन्हा ती या म्युटंट एलीलला पुढच्या पिढीला म्हणजे त्याच्या मुलाला योगदान देण्यास सक्षम आहे पुन्हा मुलावर परिणाम होत नाही कारण ही मॅटर्नल एलील आहे आणि तरीही ती सायलेन्स केली जाते पण तथापि जेव्हा ती पुढच्या पिढीकडे जाते तेव्हा तुम्हाला हा रोग येताना दिसतो कारण हा एक पॅटर्नल एलील आहे जी इथे व्यक्त केली पाहिजे कारण हे पुरुषाकडून येते त्याचप्रमाणे तुम्ही पाहता की डिफेक्ट कसा आहे तो पॅटर्नल किंवा मॅटर्नल कोणत्या वंशामधून जात आहे यावर अवलंबून राहून मूळ रोगाच्या परिणामाच्या आधारावर रोगाचा विकास होईल तर हे इम्प्रिंटिंग डिसऑर्डरचे उदाहरण आहे आणि अशा कॉम्प्लिकेशन खरोखर जेव्हा तुम्ही पेडीग्रीकडे पाहता तेव्हा ते सेग्रीगेशन पॅटर्न समजून घेणे फार कठीण होईल जोपर्यंत तुम्हाला ते कळत नाही की ते इम्प्रिंटिंग डिसऑर्डर रिप्रेझेन्ट करत आहेत दुसरे उदाहरण म्हणजे ज्याला ऍंटीसिपेशन असे म्हटले जाते जर तुम्हाला आठवत असेल तर आपण एका कंडिशनवर चर्चा केली आहे ज्याला व्हेरिएबल एक्स्प्रेशन म्हणतो ज्यामध्ये प्रत्येक पिढीमध्ये ती गंभीर किंवा कमी तीव्र किंवा मध्यम किंवा अधिक गंभीर बनू शकते परंतु अशी एक कंडिशन आहे ज्यात प्रत्येक सलग पिढीमध्ये हा रोग अधिक गंभीर आणि तीव्र होतो एवढेच नाही ज्या वयात तुम्ही डिसऑर्डर विकसित करता ते वय सुरू झाल्यावर ते कमी होत जाते उदाहरणार्थ सध्याच्या पिढीमध्ये हे सुरू होण्याचे वय 12 असू शकते मागील पिढीमध्ये ते 20 असेल त्याच्या आधीच्या पिढी मध्ये ते 40 असेल आणि हेच इथे दर्शविले गेले आहे जर तुम्ही इथे पाहू शकत असाल तर आता तुमची कंडिशन आहे तीन पिढीचे कुटुंब आहे आणि तुम्ही इथे पाहू शकता की या व्यक्तीने डिफेक्टीव्ह एलील वाहून नेली आहे आणि हा एक डॉमिनंट डिसऑर्डर आहे प्रत्येक पिढीत पुरुष आणि स्त्री दोन्ही बाधित होते आणि आपण पाहू शकतो की तिने 65 व्या वर्षी एक डिसऑर्डर विकसित केला आहे या पिढीमध्ये तो 40 च्या आसपास आहे पुढच्या पिढीमध्ये तो 20 च्या आसपास झाला आहे म्हणून याला ऍंटीसिपेशन असे म्हणतात तर तुम्ही पुढच्या पिढीमध्ये हा रोग अधिक तीव्र आणि लवकर सुरू होण्याची अपेक्षा करू शकता आणि हे डायनॅमिक म्यूटेशन नावाच्या म्युटेशनच्या एका विशिष्ट गटामुळे घडते ज्याचे आपण नंतर वर्णन करणार आहोत परंतु हे काहीतरी अतिशय युनिक आणि ठराविक मेंडेलियन पॅटर्नला एक्सेपशन आहे आता म्युटेशन कसे घडले ते कधी घडले आणि कोठे घडले यासंदर्भात आपण काही मुद्द्यांचा विचार करणार आहोत एखाद्या कुटुंबात एखाद्यास अचानक आजार होऊ शकतो वारशाने मिळण्याची गरज नाही मागील पिढीला कोणतीही सिम्पटम्स दिसले नसतील आणि हे घडते ज्याला डी नोव्हो म्यूटेशन म्हणतात याचा अर्थ कुटुंबात प्रथमच काहीतरी घडत आहे म्हणून जर्मसेल मध्ये एक डिफेक्ट होता आणि परिणामी आपल्याकडे जेनेटिक म्युटेशन आहे आणि पुढील पिढीपासून आपल्याला सिम्पटम्स दिसतात आणि अशा प्रकारचे म्युटेशन कोठेही होऊ शकते ही एक रँडम घटना आहे हे जर्मसेल मध्ये होऊ शकते ते नॉन जर्मसेल मध्ये होऊ शकते उदाहरणार्थ सोमॅटिक टिश्यू म्हणून ते कोठे घडले यावर अवलंबून ते इनहेरिटन्सने मिळणार की नॉन इनहेरिटन्सने यावर परिणाम करते उदाहरणार्थ जर तुमच्याकडे ज्याला सोमॅटिक म्युटेशन असे म्हटले जाते असेल तुमच्या शरीरात तुमच्या जर्म सेल व्यतिरिक्त कुठेतरी म्युटेशन होत असेल तर याचा परिणाम विशिष्ट कंडिशनमध्ये होऊ शकतो उदाहरणार्थ अनेक ट्यूमर्स किंवा कॅन्सर सोमॅटिक म्युटेशनमुळे होऊ शकतात पण ते संक्रमित होत नाहीत अशा प्रकारचे डिफेक्ट जर्मसेल मध्ये नसतात म्हणून ते जात नाही परंतु जर एखाद्या व्यक्तीच्या जर्मसेल पैकी एखाद्या सेल काही डिफेक्ट असतील आणि जर असे झाले की त्या जर्म सेलमुळे भ्रूण आणि मुले तयार झाली तर तुम्हाला दिसेल की पुढच्या पिढी पासून तुमच्याकडे फिनोटाइप असतील म्हणून त्यांना जर्म लाईन म्युटेशन म्हणतात जे प्रसारित केले जाऊ शकते परंतु असे होऊ शकते की सोमॅटिक म्युटेशन होऊ शकते म्हणजे जर्मसेल व्यतिरिक्त आपल्यामध्ये म्युटेशन आहे आणि नंतर आपल्या टिश्यू मध्ये पेशींचा समूह आहे त्यापैकी काहींमध्ये एक विशिष्ट म्युटेशन होत आहे दुसरा वाइल्ड प्रकार आहे याला मोजेसीजम असे म्हणतात तर याचा परिणाम असा होऊ शकतो की काही व्यक्तींना त्वचेच्या वेगवेगळ्या रंगांचे पॅचेस असतील जे मोजेसीजमचे एक उदाहरण आहे तर ते कसे घडते तर या प्रकारच्या जटिलते साठी दोन भिन्न शक्यता आहेत म्हणजे एक उदाहरणार्थ इथे दाखवल्याप्रमाणे तुमच्याकडे शुक्राणू आणि अंड्याचे फर्टिलाइजिंग आहे आणि परिणामी झायगोट तयार होते जसजसे झायगोटचे गुणाकार होते आणि भ्रूण तयार होते तेथे एक विशिष्ट पेशी असू शकते जे काही म्युटेशन प्राप्त करते आणि पेशी विभाजित होतात आणि या विशिष्ट लिनिएज पासून प्राप्त झालेल्या सर्व पेशी म्युटेशन करतात तर आपल्याकडे एक अशी व्यक्ती असेल ज्या व्यक्तीस दोन भिन्न जीनोटाइप असतील पेशींचे काही गट उदाहरणार्थ म्युटेशनसाठी हेटेरोझायगस आहेत इतर गट त्यासाठी वाइल्ड प्रकारचे आहेत किंवा तिथे अशा कंडिशन्स असू शकतात ज्यात विकासादरम्यान तुमच्याकडे दोन स्वतंत्र गर्भ होते परिणामी शुक्राणू आणि अंड्याचे दोन स्वतंत्र संच एकत्र होतात आणि असे होऊ शकते की जेव्हा ते एकत्र विकसित होत असतात तेव्हा ते एकत्र फ्यूज होऊ शकतात ज्याला म्हणतात काइमेरा म्हणतात त्यांच्याकडे दोन भिन्न वैयक्तिक क्रमवारीचे मिश्रण आहे परंतु शेवटी ते एकच व्यक्ती म्हणून विकसित होतात तर जेव्हा ते असे होते तेव्हा तुमच्या शरीरात भिन्नता असू शकते उदाहरणार्थ डोळ्याच्या रंगात फरक जो तुम्ही पाहता आणि अशी अनेक उदाहरणे आहेत जी लोकांनी दाखवली आहेत ज्यात व्यक्ती उदाहरणार्थ आहेत किंवा X साठी काइमेरा 46 XX आणि XY काही पेशी आहेत ज्या XY आहेत काही पेशी ज्या XX आहेत आणि अशाच काही कंडिशन्स आहेत तसेच अशा व्यक्ती आहेत ज्यांना दोन वेगवेगळ्या रक्तगटांसाठी रक्ताच्या पेशी म्हणून ओळखले जाते वगैरे अशा अनेक कंडिशन्स आहेत ज्याचा परिणाम होतो हे दुर्मिळ आहेत परंतु ते नक्कीच अस्तित्वात आहेत त्याचप्रमाणे तिथे जर्म सेल आहेत जे दोन भिन्न ओरिजिन चे रिप्रेझेन्टेशन करतात आणि त्या जर्मचे पुढच्या पिढीचे मूल 50 समानता दर्शवू शकत नाही ते त्यापेक्षा खूपच कमी असेल कोणत्या जर्मसेलमुळे बाळाची निर्मिती झाली आणि तत्सम तर ही एक कॉम्प्लेक्सिटी आहे जी अतिशय युनिक आहे आणि आपण त्यांना पाहतो तर आपण मेंडेलियन पॅटर्नमध्ये तेच पाहिले आहे जे आतापर्यंत जे काही आपण चर्चा केली आहे ते मोनोजेनिक डिसऑर्डर साठी आहेत याचा अर्थ आपल्याकडे मुख्यत्वे एका जीन मधील दोषामुळे फिनोटाइप तयार होत आहे परंतु तुमच्याकडे अशी कंडिशन देखील आहे जी पॉलीजेनिक मुळे उद्भवली आहे म्हणजे अनेक जीन्स एकमेकांशी संवाद साधून विशिष्ट फेनोटाइप किंवा फिनोटाइप तयार करू शकतात ज्याला निसर्गाने बदलले जाऊ शकते ज्याला नटशेल म्हटले जाते ते म्हणजे तुम्ही त्याला आता एपिजेनेटिक्स म्हणता उदाहरणार्थ लठ्ठपणा किंवा मधुमेह जेनेटिक ओरिजिन असू शकतो पण हे तुमच्या जीवनशैलीवर देखील अवलंबून आहे जे तुम्हाला तुमच्या मधुमेहाचा किंवा लठ्ठपणाचा धोका तुमच्या खाण्यावर आणि इतर अनेक जीवनशैलींवर अवलंबून असतो तर आज आपण ज्या सर्व फेनोटाइपबद्दल बोलता ते आत्तापर्यंत तीनपैकी एकाचा परिणाम असू शकते म्हणजे आपला जीनोटाइप किंवा फेनोटाइप एका जीनमधील दोषामुळे किंवा अनेक जीन्स असू शकतात किंवा पर्यावरणीय असू शकतात आता आपल्याला जे समजले आहे ते म्हणजे आपण त्रिकोणासारखे काहीतरी ठेवू शकतो या तीन घटकांना जोडतो सिंगल जीन डिफेक्ट किंवा मल्टिपल जीन डिफेक्ट किंवा पर्यावरणीय प्रभाव आणि आपण पहात असलेला कोणताही फिनोटाइप त्रिकोणाच्या कुठेतरी ठेवला जाऊ शकतो जर तुम्ही हाताला घट्ट पकडण्या बद्दल बोललात की तुमचा डावा अंगठा उजवीकडे आहे तो बहुधा मोनोजेनिक आहे कारण आपण ते कुटुंबात शोधू शकतो हिमोफिलिया ज्यावर आपण चर्चा केली ते मोनोजेनिक आहे परंतु आपल्याकडे डिसऑर्डर डॉमिनंट डिसऑर्डर आहे जो अपूर्ण पेनिट्रन्स आहे म्हणजे 60 पेनिट्रन्स तर तुमच्याकडे जीनोटाइप असू शकतो परंतु तुम्हाला रोग होण्याची शक्यता 60 आहे ते इथे कुठेतरी आहे तर इतर काही जीन्स आहेत जी योगदान देतात जी त्यापासून सोडवते किंवा कॉम्प्लिमेंटेशन उदाहरणार्थ ते पुन्हा इथे कुठेतरी असू शकते दोन जीन्स एकमेकांना सोडवू शकतात मधुमेह लठ्ठपणा जेनेटिक पर्यावरणीय परिणाम असू शकतो आपण त्रिकोणामध्ये कुठेतरी पहात असलेले कोणतेही फिनोटाइप ठेवू शकता तर ही संकल्पना आहे आणि आपण हे समजून घेण्याचा प्रयत्न करू की फेनोटाइपमध्ये आपण जेनेटिक्स आणि जेनेटिक योगदान कसे खरोखर डायसेक्ट करतो आपण उर्वरित लेक्चर्समध्ये चर्चा करू तर दुसऱ्या आठवड्याचे दुसरे लेक्चर इथे पूर्ण होत आहे